आपण आता आपल्या तिसऱ्या आठवड्यात आहोत आपण आतापर्यंत जे अभ्यासले आहे त्यात मेंदुपर्यत माहिती कशी पोहचते मेंदू पर्यंत पोचलेल्या माहितीचा अर्थ मेंदू कसा निश्चित करतो आपल्याला मिळालेल्या अनुभवातून आपण काही बाबी कशा शिकतो याचा समावेश आहे आता आपण पुढच्या पायरीकडे जाऊ आपल्याला एकदा माहिती मिळाली आणि आपल्याला हि माहिती भविष्यातील उपयोगासाठी काही काळ साठवून ठेवण्याची गरज वाटते याचा आता आपण अभ्यास करू भविष्यकालीन उपयोग याचा अर्थ काही वेळ आता पासून काही सेकंद तर कधी कधी संपूर्ण आयुष्यभर असा होतो म्हणजेच भविष्यकाळ हा काही निश्चित वेळे पुरता मर्यादित नसतो म्हणजेच आपल्याला हि माहिती काही काळ साठवून ठेवण्याची गरज निर्माण होते तेव्हा मी हि माहिती काही सेकंदानी मिनिटांनी किंवा काही काळाने उपयोगात आणेल जी माझ्या आयुष्यात महत्वाची ठरेल तेव्हा आपण हि माहिती साठविण्याचा प्रयत्न करतो आणि जर आपण ही माहिती यशस्वीपणे साठवून ठेवू शकलो तर आपणास पाहिजे तेव्हा आपण या माहितीचा उपयोग करू शकतो जर साठवून ठेवण्याची प्रक्रिया यशस्वी झाली तर आपण ही माहिती पुन्हा वापरू शकतो यालाच स्मृती असे म्हणतात या तिसऱ्या आठवड्यात आपण मानवी स्मृती प्रक्रियेचा विशेष अभ्यास करणार आहोत स्मृती ही मुलता बौद्धिक प्रक्रियेशी संबंधित संकल्पना म्हणून अभ्यासली जाते यामध्ये माहितीची साठवणूक आणि तिचा पूणरवापर यांचा समावेश होतो स्मृती या संकल्पनेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण आकलन या गोष्टीचा अभ्यास केला आकलन आणि स्मृती या दोन्हीं मधील मूलभूत फरक म्हणजे आकलन विशेषतः माहिती मिळविण्यावर भर देते तर स्मृती हे विशेषता माहिती साठवणे आणि त्याचा पुनरवापर करणे यावर भर देते जर आपण अध्ययनातून माहिती गोळा केली आणि ही माहिती साठवून ठेवायची असेल जेव्हा पाहिजे तेव्हा ही माहिती मिळवायची असेल तर हा स्मृतीशक्तीचा भाग असतो म्हणजे साठविणे आणि पुन्हा मिळविणे या स्मृतीच्या दोन प्रमुख बाजू आपण आता बघणार आहोत स्मृती मध्ये माहितीची साठवणूक करून ही माहिती आपल्या समज़ुतीनुसार पुन्हा मिळविता येणे अपेक्षित असते आपली समजूत आपल्या मेंदूला अर्थ शोधण्यामध्ये कशी मदत करतो याचा आपण पहिल्या आठवड्यामधे अभ्यास केला आहे आता जी माहिती मेंदू पर्यंत पोहचते ती तुलनात्मक दीर्घ कालावधीसाठी साठवून ठेवली जाऊ शकते स्मृतीशक्तीमध्ये अनेक बाबींचा समावेश होतो ज्यामध्ये माहिती साठविण्याचा कालावधी आणि अधिक माहिती साठवणूक जी मुख्यतः दीर्घ कालावधीसाठी साठवून ठेवली जाऊ शकते अशाप्रकारे आपल्याला दीर्घकालीन माहितीच्या साठवणुकीचा कालावधी विचारात घेताना स्मृतीशक्तीची काही उप प्रकारांमध्ये विभागणी करावी लागेल ही प्रक्रिया आपण शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत अशाप्रकारे स्मृतीशक्ती ही मूलतः आपली संज्ञानात्मक प्रणाली आहे जी आपण माहिती साठवण्यासाठी आणि ती परत मिळवण्यासाठी उपयोगात आणतो स्मृतीच्या मूलभूत माहिती बरोबर आपण आतापर्यंत केलेली चर्चा पूर्ण आठवड्यात अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत आपण स्मृती म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी आपण अशा काही प्रभावी सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत जे मानवी स्मृती यंत्रणा कशी काम करते तसेच माहिती पुन्हा आठवण्याची प्रक्रिया कशी चालते याचे स्पष्टीकरण देतात आपण नंतर हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मानवासाठी माहिती आठवणे का महत्त्वाचे असते यामध्ये स्मृती का महत्त्वाची भूमिका पार पाडते आणि दिलेल्या वास्तविकतेच्या आधारे स्मृती खूप महत्वाची भूमिका पार पाडत नाही का माहिती साठविण्याच्या आणि ती पुन्हा मिळवन्याच्या किती पद्धती आहे निश्चितच एक म्हणजे वेळेच्या आधारे हे तर तुम्हाला माहीतच आहे काही सेकंदासाठी माहिती साठवणे थोड्या किंवा अधिक कालावधीसाठी माहिती साठवणे होय आपल्याला मिळालेल्या माहिती पैकी आपण माहितीची छाटणी कशी करतो यावरही स्मृतीचे प्रकार अवलंबून असतात तुमच्याकडे अशी माहिती आहे जी काही कालावधीसाठी असते आणि नंतर ती वेगळी करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते म्हणजेच हे सर्व प्रकारच्या माहिती साठवनुक आणि माहिती मिळविण्याशी संबंधित आहेत तसेच आपण यासाठी जी रचना उपयोगात आणली आहे याचा अभ्यास करू आणि नंतर आपण उलट स्मृतीकडे येऊ उलट स्मृती याचा अर्थ विसरणे होय जर तुम्ही ठरवून त्रुटी न ठेवता माहिती साठवली किंवा तुम्ही माहिती साठवली आहे पण ती पुन्हा मिळवताना चूक केली असा विचार करा आता तुम्ही असा कागद शोधा जो तुम्ही सांभाळून ठेवला आहे तुम्ही ठेवलेल्या फाईल मध्ये तो विशिष्ट कागद आहे जो तुम्ही शोधत होता ज्या बद्दल तुम्हाला पूर्ण खात्री आहे पण तुम्ही जेव्हा तो शोधता तेव्हा तुम्हाला अनेक समस्या येतात काही लोक ज्या ठिकाणी त्यांनी कागद ठेवलेला असतो त्या फाईलला योग्य नाव देतात त्यामुळे त्यांना फक्त त्या नावाची फाईल शोधणे गरजेचे असते त्यांना त्या नावाची फाईल सापडली की जो पाहिजे तो आवश्यक कागद सापडतो ही झाली एक स्थिती दुसऱ्या परिस्थिती मध्ये आपण अंदाजे शोधत असतो आपल्या स्मृतीत नसतानाही अंदाजे शोधुनही आपल्याला आवश्यक कागद सापडतो काही लोक विशिष्ट रचना करून वस्तू ठेवत असतात विशिष्ट रचना करून ठेवल्यासही आपल्याला ती वस्तू सहज मिळू शकते अशावेळी तुमची फाईल किंवा कागद यांचा संबंध तुम्हाला माहित असणे आवश्यक असते नजीकच्या काळात ती वस्तू तुम्हाला आवश्यक आहे किंवा दीर्घ कालावधीमध्ये तो कागद वस्तू तुम्हाला आवश्यक नसेल तर तो तुमच्यासाठी निरर्थक ठरतो तुम्हाला त्याची गरज नसते तुम्ही केलेल्या विभागणी नुसार तुम्हाला आवश्यक कागद तुम्ही ठेवत असतात त्यामुळे ती वस्तू शोधणे सोपे होते याप्रमाणेच स्मृतीची गोष्ट असते जीवनात आलेल्या अनुभवानुसार तुम्हाला आवश्यक असणारी बाब तुम्हाला मिळणे हे काही मापदंडावरून ठरत असते आपण विशिष्ट बाबींना काही संकेतांक देतो वस्तू ठेवताना संकेतांक देणे गरजेचे असते कारण मेंदू त्या विशिष्ट प्रकारच्या सांकेतिक भाषेला समजून घेऊ शकतो जी बाब तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी साठवून ठेवायची असते याबरोबरच तुम्हाला त्या फाईलला योग्य नाव देणेही आवश्यक असते ज्यामुळे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त त्या फाईलचे नाव शोधून ती माहिती सहजपणे मिळविता येऊ शकते या आधारे आपण जर बघितले तर आपल्याला स्मृतीशक्तीची प्रक्रिया समजेल स्मृतीशक्तीच्या प्रक्रियेत संकेतांकासह तीन वेगवेगळे प्रकार आहेत जे पुढे दिले आहे संकेतांक देणे माहीती साठवणे आणि माहिती मिळविणे या तीन स्मृती शक्तीच्या प्रक्रिया आहे संकेतांक देणे ही मूलतः शारीरिक प्रेरणांना मानवी स्मृती स्वीकारेल अशा स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया असते आता जर मी कॅमेरा कडे बघत असेल तर यामध्ये विशिष्ट रूप नाही कदाचित मला आता मी जे करतो आहे त्याची मूलभूत कल्पना आहे याद्वारे मी प्रभाव निर्माण करू शकलो आहे मला जर एखादी अशी वस्तू दिसली तर मला माहित असते ही काय आहे आणि अशी वस्तू समोर आल्यास मी आपोआपच तशी कृती करतो असे कोणते साधन आहे त्याची मला गरज आहे ही संकेतांक देण्याची प्रक्रिया असते साठवणूक ही निश्चितच माहिती साठविण्याची प्रक्रिया आहे संकेतांक दिलेली माहिती मेंदू पर्यंत पोहोचते आता मेंदू अशा संकेतांक असलेल्या माहितीची आपल्याजवळ साठवणूक करून ठेवतो आता तिथे माहिती साठविण्यासाठी फाईल ला एक विशेष नाव देणे आवश्यक असते जसे की आपण आपल्या या संगणकांमध्ये एखादी फाईल सेव्ह करून ठेवतो उदाहरणार्थ जर मला स्मृती या विषयावर व्याख्यान द्यायचे आहे आणि जर मी या विषयावर एक पावर पॉइंट प्रेझेंटेशन बनवले आहे अशावेळी मला हे प्रेझेंटेशन सेव्ह करून ठेवत असताना त्याला प्रेम असे नाव देऊन चालणार नाही तर मला या फाईलला स्मृती असे ना द्यावे लागेल कारण स्मृती या नावामुळे मला ती फाईल शोधणे सहज शक्य होईल आणि मला असा प्रश्नही पडणार नाही की मी ती फाईल कुठे ठेवलेली आहे जी मला आज उपयोगात आणायची आहे जर मी असे म्हटले 126 पावर पॉइंट प्रेझेंटेशन आणि अंदाजे ही फाईल शोधू लागलो तर माझी वाईट अवस्था होईल कारण मला ती फाईल सापडणार नाही म्हणजे तुम्ही माहिती साठवताना त्याला कसा संकेतांक देतात किती चांगल्या पद्धतीने आणि किती काळजीने तुम्ही त्या फाईलला नाव देतात हे तुम्ही त्या विशिष्ट ठिकाणी ठेवलेली फाईल शोधण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते आणि ही महत्त्वाची भूमिका तेव्हा समोर येते जेव्हा तुम्ही ती माहिती पुन्हा मिळवू इच्छित असतात अशा प्रकारे संकेतांक देणे माहिती साठवणे आणि ती पुन्हा मिळविणे या स्मृती प्रक्रियेच्या तीन प्रमुख बाबी आहेत यांचे अधिक स्पष्टीकरण मिळवण्यासाठी आपण दोन मॉडेलची चर्चा करणार आहोत त्यातील पहिले मॉडेल म्हणजे ऍटकिंसन शिफरिन्स यांचे मॉडेल होय जे पुढे दिले आहे ऍटकिंसन शिफरिन्स यांनी आपले मॉडेल 1968 मध्ये अतिशय साध्या स्वरूपात मांडले त्यामध्ये असे म्हटले आहे की आपल्यामध्ये ज्ञानेन्द्रिय स्मृती अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती असते स्मृती ही ज्ञानेंद्रियांना वातावरणातून मिळालेल्या माहितीतून सुरू होते ही माहिती 0 25 सेकंद ते 2 सेकंद या कालावधीसाठी साठवून ठेवली जाते काही माहिती मिळवली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते ही माहिती अल्पकालीन स्मृती कडे पाठवली जाते माहिती प्रक्रिया अल्पकालीन स्मृती कडे पाठवली जात नाही आणि अशी माहिती अल्पकालीन स्मृती कडून 20 ते 30 सेकंदात विसरली जाते या माहितीवर अधिक प्रक्रिया करून ती दीर्घकालीन स्मृती कडे पाठवली जाते प्रक्रिया न केलेली माहिती आपण विसरून जातो जी योग्य प्रकारे रचनात्मक पद्धतीने संघटित केली जाते ती दीर्घकालीन स्मृती कडे पाठवली जाते याठिकाणी काही दिवस महिने किंवा दीर्घ कालावधीसाठी साठवली जाते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा मिळवली जाऊ शकते दीर्घकालीन साठवणुकीतून काही माहिती क्षय किंवा हस्तक्षेपामुळे नाहीशी होऊ शकते कारण ऍटकिंसन शिफरिन्स यांनी आपले मॉडेल अतिशय साध्या रचनेवर आधारित मांडलेले आहे अशाप्रकारे या ज्ञानेन्द्रियांच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृतीचा अभ्यास केल्यानंतर आपण दुसऱ्या थिअरी कडे जाऊ दुसरी थिअरी क्रॅरॅक आणि लॉकहार्ट यांनी 1972 मध्ये मांडलेली आहे हीच थिअरी नंतर तुलविंग आणि क्रॅरॅक यांनी 1975 मध्ये नवीन बदलांसह मांडली या मॉडेलनुसार मिळालेली माहिती तीन वेगवेगळ्या प्रक्रियांच्या पातळी वरून जाते ज्ञानेन्द्रिय पातळी रचनात्मक पातळी आणि शब्दार्थ पातळी या तीन पातळ्या होय ज्ञानेन्द्रिय पातळी मध्ये तात्कालीन वातावरणाची जाणीव होणे अपेक्षित असते ज्ञानेन्द्रिय पातळी पेक्षा रचनात्मक पातळी काही प्रमाणात सखोल असते याठिकाणी माहितीच्या रचनात्मक वैशिष्ट्यांवर भर दिला जातो शब्दार्थ पातळी मध्ये माहितीचे अधिक सखोल विश्लेषण केले जाते याठिकाणी माहितीचा प्रगल्भ अर्थ शोधला जातो या मॉडेलमध्ये असे स्पष्ट केले आहे की जेवढी माहितीची सखोल प्रक्रिया केली जाईल तेवढे अधिक विश्लेषण मिळते दुसऱ्या शब्दांमध्ये असे म्हणता येईल की जेवढे सखोल आणि अर्थपूर्ण विश्लेषण केले जाईल तेवढी माहिती दीर्घकालीन स्मृतीत राहते अधिक विश्लेषण केल्यास नवीन मिळालेली माहिती जुन्या स्मृतीत समाविष्ट होते आता आपल्या दोन्ही मॉडेल मधील फरक लक्षात आला आहे पहिले मॉडेल स्मृतीची तीन प्रकारच्या रचनांमध्ये मांडणी करते जे अल्पकालीन प्रक्रिया ठरते तर दुसरे मॉडेल अधिक स्पष्टीकरणा च्या प्रक्रियेवर भर देते तुम्ही ही माहिती समजच्या आधारे विचारात घेता की रचनात्मक मुद्द्यांच्या आधारे विचारात घेतात की माहितीचे अधिक स्पष्टीकरण विचारात घेता यावरून तुम्ही माहितीचे किती विश्लेषण करतात हे निश्चित होते आणि त्यावरून तुम्हाला माहिती किती समजते हे ठरते आणि जर तुमच्याकडे शब्दांचा अर्थ पूर्ण पणे लक्षात घेणारी स्मृती असेल तर तुम्ही अधिक कालावधीसाठी माहिती साठवून ठेवू शकतात स्मृती विषयीचा तिसरा दृष्टिकोन म्हणजे मज्जा संस्था विषयक जाळे होय यामध्ये मुख्यतः काही मॉड्युल्सच्या गटांचा समावेश होतो म्हणजे असे म्हणता येते की यामध्ये एका गटातील विविध मॉड्यूलचा समावेश होतो आणि हे मॉड्यूल समान प्रक्रियेस सहाय्य करतात स्मृती ही तटस्थ गटाच्या आधारे ठरत नाही तर त्यांच्यातील आंतरसंबंधावरून निर्माण होते जो आंतरसंबंध विविध मॉड्युल्स मध्ये निर्माण झालेला असतो क्रियान्वयन आणि वितरण या दोन मज्जासंस्था विषयक जाळ्याच्या स्मृतीशी संबंधित दोन प्रमुख बाबी आहेत बाह्य पर्यावरणाकडून तुम्ही माहिती मिळवली तर काय होते त्या माहितीचे तुम्ही सांकेतीकरण केले तुमच्याकडे असे मॉड्यूल आहेत तुम्ही सांकेतीकरण केलेल्या माहितीवर प्रक्रिया करते जेव्हा तुम्ही या माहितीची पुनरावृत्ती करतात तेव्हा ही माहिती अधिक दृढ होते आता दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॉड्यूल एकत्र येतात आणि त्या माहितीची पुनरावृत्ती करतात यामुळे ही माहिती अधिक दृढ होत जाते आता ही माहिती तुम्ही साठवून ठेवू शकता ठीक आहे आता जेवढी अधिकाधिक माहिती तेवढे मॉड्यूलचे अधिकाधिक एकत्रीकरण होत जाते आणि तुमची स्मृतीशक्ती अधिक वाढते याचा अधिकाधिक विस्तार मॉड्यूलचे एकत्रीकरण करतो आणि जाळे विस्तारित होते आणि स्मृती वाढत जाते आणि जेव्हा तुम्ही क्रिया करतात तेव्हा स्मृती यंत्रणा क्रियान्वित होते यालाच मॉड्यूल्सच्या जाळ्याची कल्पना असे म्हणतात आतापर्यंत आपण तीन प्रमुख संकल्पना अभ्यासल्या यामध्ये ऍटकिंसन्स आणि शिफरिन्स यांनी दिलेले मॉडेल क्रॅरॅक आणि लॉकहार्ट यांनी दिलेले मॉडेल जे पुन्हा तुलविंग यांच्या सहाय्याने पुनर्मांडणी करण्यात आली आणि मज्जासंस्था जाळे कल्पना या होय जर आपण या तीनही मॉड्यूल्सला एकत्र करून एक नवीन समावेशक स्मृती मॉडेल तयार केले तर आपणास स्मृती म्हणजे काय आपले स्मृती कसे कार्य करते याचे स्पष्टीकरण देता येऊ शकेल आतापर्यंत आपण जे अभ्यासले यावरून तसेच आपल्या स्मृती यंत्रणे बद्दल असलेल्या ज्ञानाचा सारांश काढला असता असे दिसते की मिळालेल्या माहितीची ज्ञानेंद्रिये दृश्य आणि आवाज यांच्या आधारे नोंद करतात ही माहिती अल्पकालीन स्मृती यंत्रणेकडे पाठवली जाते याठिकाणी सांकेतीकरण करून ही माहिती वातावरणातील प्रतिक्रियेच्या आधारावरून दीर्घकालीन स्मृती यंत्रणेकडे पाठविण्याबद्दलचा निर्णय घेतला जातो दीर्घकालीन स्मृती यंत्रणेकडून माहिती पुन्हा मिळवण्यासाठी आपण काही रचना उपयोगात आणतो आपल्या कार्यकारी स्मृती वरून प्रतिक्रिया ठरत असते आपण परत आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊ आपण त्या ठिकाणी जी चर्चा केली होती की दृश्य अनुक्रियात्मक ज्ञानेन्द्रियात्मक प्रकोष्ठीय श्रवणात्मक घाणेद्रियात्मक ही सर्व साधने आहेत ही सर्व साधने मेंदूला माहिती पुरविण्याचे काम करतात या सर्व इंद्रियांपासून मेंदू माहिती संकलित करतो ठीक आहे काहीजण असाही विचार करू शकतात की मेंदू कडून मिळणाऱ्या मार्गदर्शनावरून जर स्मृती ठरत असेल तर त्याने सर्वच प्रकारच्या माहितीची साठवणूक केली पाहिजे आता मी तुम्हाला हे उदाहरण देतो जर समजा तुमची आई पाठीमागून आली आणि तिने तुमच्या खांद्यावर सहज हात ठेवले तर तुम्ही तुमच्या आईला न बघताही ती तुमची आईच आहे असा निष्कर्ष काढतात फक्त तुमच्या आईच्या स्पर्शानेही तुम्ही बरोबर निष्कर्ष काढतात की ती तुमची आई आहे जर दुसरे कोणी तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही त्याचा योग्य अर्थ लावू शकत नाही यावरून तुम्हाला असे लक्षात येईल की स्पर्श आधारित स्मृतीही अस्तित्वात असते बरोबर मागे मी तुम्हाला असे सांगितले होते की जर मी कॅमेरा पाहिला तर मला लगेच आठवते की हा कॅमेरा आहे त्याचा आकार स्वरूप आणि कार्य लगेच लक्षात येते आणि यावरून आपण पुढच्या वेळी असा आकार पाहिला असता हा कॅमेरा आहे हे आपल्या लक्षात येते आणि जर मला काहीही रेकॉर्ड करायचे असेल तर मला लगेच लक्षात येते की कोणते साधन हे काम करू शकेल आणि तेव्हा मी म्हणेल की मला कॅमेरा पाहिजे बरोबर अशाप्रकारे हा दृश्य भाग आहे ही समजण्याची प्रक्रिया आहे आता दुसरी कल्पना करा तुम्ही अशा ठिकाणी आहात जेथे रेल्वे रूळ आहे तुम्ही रेल्वे बघू शकत नाही पण धावत्या रेल्वेचा तुम्हाला आवाज येतो आहे फक्त या आवाजावरून तुम्ही परिस्थिती समजून घेऊ शकतात ही परिस्थिती लक्षात येण्याचा स्रोत म्हणजे धावत्या रेल्वेचा आवाज होय शक्यतो माझ्यापासून खूप अंतरावर नाही एक आवाज जो तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कसे समजते की तो आवाज रेल्वेचाच आहे याचाच अर्थ मेंदूने यापूर्वीच आवाजाच्या प्रक्रियेतून ही माहिती साठवून ठेवलेली आहे जर एखाद्याने तुम्हाला चव घेण्यासाठी काही दिले आणि तुम्ही ते तुमच्या जिभेवर ठेवले तर लगेच तुम्हाला अशा वस्तूंची आठवण होते ज्याची चव तुम्ही यापूर्वीच घेतलेली असते किंवा या वस्तूची चवही त्या वस्तू सारखी असते जी तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही हा अनुभव तुम्ही ज्या व्यक्तीला सांगतात त्यालाही हे माहीत असते आता तुम्हाला जाणीव होईल की चवीच्या आधारे ही स्मृती होते तर बघा मी नेमकं तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते हे की मेंदूला विविध ज्ञानेंद्रियांच्या आधारे जी माहिती मिळालेली असते त्याआधारे तुम्ही परिस्थितीचा अंदाज बांधू शकतात आणि तुम्ही सहजच वास्तविक जगाच्या परिस्थितीचा आढावा घेऊ शकता या ठिकाणी तुमचा अनुभव तुम्हाला सांगेल की हा माझ्या स्मृतीचा भाग मला मिळालेल्या ज्ञानेन्द्रियांनी दिलेल्या माहितीतून मिळाला आहे एवढे स्पष्ट करूनही मला हे मान्य करावेसे वाटते की मानसशास्त्रामध्ये दोनच जाणीव पद्धतींच्या आधारे मोठ्या प्रमाणात संशोधने झाली आहे एक म्हणजे दृश्य प्रक्रिया आणि दुसरा म्हणजे श्रवणाची प्रक्रिया म्हणजेच डोळे आणि कान हीच दोन प्रमुख ज्ञानेंद्रिये आहे ज्यांच्या आधारे आपणास माहिती कोणती मिळते माहिती कशी मिळवली जाते त्यावर कशी प्रक्रिया केली जाते आणि ती कशी साठविली जाते अशी अनेक संशोधने या आधारेच झालेली आहे आणि तिसरा संशोधनाचा भाग तुलनात्मक रित्या कमी प्रमाणावर संशोधन झाले आहे ते म्हणजे स्मृतीतील स्पर्श आधारित स्मृती होय इतर जाणीव पद्धतींचा पहिल्या दोन पद्धती एवढा अभ्यास झाला नाही तसेच तिसऱ्या पद्धती एवढाही नाही थोडक्यात आपल्याला समजलेली जाणीव स्मृती ही फक्त तीन प्रकारच्या स्मृती प्रक्रीयेवरच अधिक भर देते जाणीव स्मृती हे विशिष्ट दृष्टिकोनातून येते ते म्हणजे प्रतिमात्मक स्मृती जाणीव स्मृती जे ऐकण्याच्या प्रक्रियेतून केले जाते प्रतिध्वनी स्मृती आणि जाणीव स्मृती या स्पर्श जाणिवेतून येतात परंतु मोठ्या प्रमाणावरील संशोधने ही ध्वनी स्मृती आणि स्पर्श स्मृती यांच्यावर झालेली असल्यामुळे आपले मॉडेल ही आणि आपल्या मॉडेल मधील विश्लेषणही आपल्याला माहित असलेल्या या ध्वनी आणि प्रतिकात्मक स्मृती यांच्याशी संबंधित आहे मुलत समजण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून मिळत असलेली माहिती दृश्य आणि ध्वनीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते म्हणजेच डोळे आणि कान हे दोन समजण्याच्या प्रक्रियेतील जबाबदार घटक आहे ते आपल्या शारीरिक अवयवांमध्ये बाहेरील जगातुन माहिती मिळविण्याचे प्रथम स्रोत आहे या दोन्हीही जाणीव पद्धती एकमेकां पेक्षा वेगळ्या आहेत कारण हे प्राथमिक माहितीला दीर्घकाळ टिकविण्यास मान्य करतात याचा अर्थ जेव्हा डोळ्यांवर उजेड चमकल्यामुळे ते बंद होतात यामुळे कान मात्र आपले काम करतात हे आपण समज यामध्ये पाहिले होते याचाच अर्थ दृश्य स्थिती ऐकण्याच्या स्थितीत रूपांतरित होते आणि पुन्हा दृश्य स्थितीत घेते कारण ते पुन्हा पुरेसे दुसरे सिग्नल घेण्यास तयार असतात हे रूपांतरण वेगवेगळे असते डोळ्यांवर पडणाऱ्या उजेडामुळे रॉड पेशी आणि कोन पेशी दृश्य कन्फिगरेशन बंद होऊन ऐकण्याच्या स्थितीत येतात या स्थितीतून पुन्हा दृश्य स्थितीमध्ये येण्यास एवढा वेळ लागतो जेवढा वेळ डोळे उघडून ते आपले काम करण्यास तयार होतात अशाप्रकारे दृश्य माहितीने जरी ऑप्टिक ट्रॅक ला पार केले तरीही पुन्हा ही माहिती सादर केली असता डोळ्यांमध्ये सामावली जाते यालाच दृश्य स्मृती असे म्हणतात आता पुन्हा आपण ध्वनी यंत्रणेशी संबंधित जी चर्चा केली ती विचारात घ्या आपण जी चर्चा केली त्यामध्ये आवाज जो कानापर्यंत जातो त्या ठिकाणी कानांच्या पडद्यावर हा आवाज पडतो जेथे हेअर फॉलिकल्स असतात हा आवाज हेअर फॉलिकल्सवर आदळून ह्या ठिकाणी प्रक्रिया होते या ठिकाणची प्रक्रिया शेवटी मेंदूपर्यंत पोहचते आणि त्या आवाजाचा अर्थ लावला जातो आपण जगातील अर्थपूर्ण गोष्टी एकेतो तुमचा पाण्यात दगडाचा तुकडा फेकण्याचा जुना अनुभव विचारात घ्या आणि जर तुम्हाला हा अनुभव नसेल तर नळातून पडणारे पाणी बादलीत गोळा करण्याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही नळ बंद केला तरी बादलीत पाण्याचे काही थेंब पडतात आणि तुमच्या लक्षात येईल की पाण्यावर तरंग तयार होत असतात हे तरंग पूर्ण होण्यासाठी काही काळ लागेल आता हे कानांच्या कार्य पद्धतीमध्ये रूपांतरित करा कोक्लिअर मध्ये द्रव असते हे द्रव थरथरते म्हणून एकदा थरथरणे सुरू झाले की हे कमी होण्यास वेळ लागेल आणि नंतर हळूहळू स्थिर होईल म्हणजे याचा अर्थ असा होईल की कोक्लिअर मध्ये आवाज येईपर्यंत हेअर फॉलिकल्स देखील हलतील आणि हेअर फॉलिकल्सची हालचाल बंद होईपर्यंत कान ऐकलेली माहिती साठवून ठेवण्यास सक्षम असतात आणि हा प्रतिध्वनी स्मृतीचा स्रोत असतो मग काय होते तर डोळे आणि कान दोघेही आता थोड्या वेळासाठी माहिती संग्रहित करण्यासाठी तयार होतात जेणेकरून काही वेळानंतर तुम्हाला ह्या माहितीवर प्रक्रिया करण्याची संभावना सुनिश्चित करता येईल ठिक आहे आणि हा जाणीवेच्या स्मृतीचा जैविक पाया आहे विशेषत लक्षात ठेवा आपण केवळ दृश्य आणि श्रवण स्मृतीच्या संदर्भात बोलत आहोत आता दृश्य स्मृती पाहू ते डोळ्यांच्या संबधात आहे जेथे माहिती 1 ते 2 सेकंदापर्यंत साठवलेली असते लक्षात ठेवा जेव्हा आपण प्रतिध्वनी स्मृतीबद्दल बोलू तेव्हा आपल्याला हे समजेल की कान डोळ्याच्या तुलनेत थोडा जास्त कालावधीसाठी माहिती संग्रहित करण्यास सक्षम आहेत जेव्हा आपण प्रतिध्वनी स्मृतीत पाहतो तेव्हा आपण हा प्रश्न का विचारतो आता दृश्य स्मृतीच्या बाबतीत काय होते कमी कालावधी फक्त 1 2 सेकंद परंतु नंतर आपल्याकडे अधिक माहितीचा एक भाग आहे जेथे भाग आहे तेथे एकाच स्थरावर 1 ते 16 प्रकार ऐकू शकतो तुम्ही डोळ्यांच्या स्मृती क्षमतेची कल्पना 1 2 सेकंदांपर्यंत करू शकता त्याहून अधिक मनोरंजक गोष्ट म्हणजे जे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे ज्यामुळे आपल्याला जगाची ओळख होते त्याची वास्तविकता समजून घेणे जसे की रंग आकार दिशा निर्देश ठीक आहे तुम्हाला मुलर ल्येर इल्लूजन आठवते जे उदाहरण आपण पाहिले यामध्ये वेगवेगळे बाण दर्शविले आहेत रंग दर्शविले आहेत ज्यामुळे आपणास दिशा समजू शकतात यामुळेच आपण असे रंग आकार दिशा यांचे वैशिष्ट्ये सहजपणे स्मृतीत साठवून ठेवू शकतो आणि 11 किवा 11 ते 16 बाबींची अशी माहिती 5 व्या पातळीवर थेट संग्रहित केली जाऊ शकते याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण उदाहरणे पाहिली की ती रेषा आहे ती क्षितीज समांतर आहे की नाही ती उभी आहे की नाही आता त्याचा अनुलंब अनुलंब दिशेने सरकले की नाही हे क्षितीज समांतर आहे ठीक आहे आपण डोळ्याच्या स्तरावर विविध माहिती साठवून ठेवू शकतो डोळ्यांच्या स्तरावर दोन सेकंदापर्यंत माहिती साठवून ठेवली जाते आणि यालाच दृश्य स्मृती असे म्हणतात तथापि आपल्या दृश्य स्मृतीस दोन मर्यादा आहेत प्रथम म्हणजे जर ब्राइटनेस च्या पातळीत भिन्नता असेल आपण आता ब्राइटनेस बदलला तर तुम्हाला हे समजते की काही प्रमाणात मास्किंग झाले आहे ठीक आहे आत्ता ब्राइटनेसची पातळी इतकी होती की आपण आणखी प्रकाश वाढवला तर उजेडामध्ये भिन्नता येईल आणि जर आपण आणखी एक दिवा बंद केला तर आपल्याला हे समजते की तपकीरी ब्राइटनेस पॅटर्न बदलला आहे आपण हे समज अभ्यासात असतानाही बघितले आहे कारण समज अभ्यासात असताना आपण पांढर्या राखाडी आणि काळा रंगादरम्यानच्या अंतरावर आधारित चर्चा केली आहे यावरून आपणास दोन प्रकारच्या माहिती मिळू शकतात याला ब्राइटनेस मास्किंग असे म्हणतात त्याचप्रमाणे आपल्याकडे एकापेक्षा जास्त समान बाबींचा नमुना मॉस्किंग असू शकतो जर तो सुपरम्पोज असला तर एक दुसऱ्यापेक्षा वरच्या बाजूला दिसेल म्हणजेच दोन वेगवेगळ्या प्रतिमा असल्यासारखे वाटेल यालाच रचनात्मक मुखवटा असे म्हणतात कार्यक्षमतेचा विचार करता आपणास माहित आहे की 11 ते 16 प्रकारचे रंग आकार दिशा दोन सेकंदापर्यंत दिसण्याची दृष्टी स्मृतीची क्षमता असते यातही काही मर्यादा असतात परंतु जेव्हा आपण प्रकाशाची पातळी बदलतो तेव्हा मर्यादा नसतात आणि जर आपण पॅटर्न बदलला तर त्यास विशिष्ट मर्यादा देखील असतात दृश्य स्मृतीसाठी आपण स्पोरॅडिक ने मनोरंजक प्रयोगांबद्दलही चर्चा करूया आता थोड्या काळासाठी 3 ते 16 अल्फा संख्यात्मक वर्ण प्रदर्शित केले गेले होते आणि स्मृतीच्या दृष्टीने आकलनाची तपासणी दोन भागात केली एक म्हणजे पूर्ण अहवाल स्थिती आणि दुसरी म्हणजे अपूर्ण अहवाल स्थिती होय आता संपूर्ण अहवाल स्थितीत आठवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला जेवढे माहितीचे भाग आहे तेवढे सर्व आठवणे अपेक्षित असते आता सहभागी सदस्य माहिती कशी आठवू शकतात याठिकाणी सर्व माहिती आठवणार नाही परंतु काही माहिती दृश्य स्मृतीच्या आधारे निश्चितच आठवेल प्रदर्शित केल्यामुळे हे लक्षात आले की आपण केवळ 4 ते 5 वर्ण आठवू शकलो आहोत ही संपूर्ण अहवाल स्थिती अट होती जेथे जास्तीत जास्त शक्य घटक आठवायचे होते याउलट अपूर्ण अहवाल स्थिती असताना काय होईल हे बघू विशिष्ट्य दृश्य दिले असता सहभाग घेतलेल्यांना दिलेल्या संख्या आठवायला सांगितल्यास पूर्ण अहवाल स्थिती पेक्षा अपूर्ण अहवाल स्थिती असताना तुलनेने अधिक संख्या आठवतात म्हणजेच अपूर्ण अहवाल स्थितीत स्मृती अधिक असते 16 संख्यांमधून सुमारे 12 संख्या आठवण्याची शक्यता असते म्हणजेच तुम्ही जर पूर्ण अहवाल स्थिती एवजी अपूर्ण अहवाल स्थितीचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य दिले तर तुलनेने अधिक स्मृती होते अजून एक मनोरंजक संशोधन जे खूप जुने नाही तर सन 2010 मध्ये करण्यात आले आहे या संशोधनाने स्पेरलिंग च्या अपूर्ण अहवाल स्थिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुधारणा केली आणि हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की दृश्य स्मृती हि अंदाजेही काम करू शकते कारण यामध्ये प्रौढांच्या बाबतचे संशोधन होते हे अनेकदा सहा महिन्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये अनुभवास मिळते लहान मुलेही रंगाशी संबंधित माहिती स्मृतींत ठेवू शकतात त्यांची दृश्य स्मृती लहान वयातही कार्यरत असते यामुळे तुम्ही अगदी लहान वयापासूनच बघू शकतात आणि बघितलेले तुमच्या स्मृतीतही राहते दृश्य स्मृती आपल्यासाठी खूप दीर्घकाळासाठी उपयोगी ठरत असते दोन सेकांदापेक्षाही कमी वेळेत दृश्य स्मृती महत्वाची भूमिका पार पाडते पुढच्या व्याख्यानामध्ये आपण श्रवण स्मृतीचा आढावा घेऊ